सर्वांना नमस्कार इंजीनियरिंग ड्रॉईंग अँड कॉम्प्यूटर ग्राफिक्सवरील एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल क्रमांक 2 आणि लेक्चर क्रमांक 20 मध्ये आहोत यात आपण कोनिक सेक्शन भाग पूर्ण करत आहोत शंकूवर कोनिकल हेलिक्स कसे तयार करावे जर आपण एखाद्या शंकूच्याभोवती शिखरावरुन बेसवर दोरी किंवा धागा वळवत असाल तर जो भौमितीय वक्र आपल्याला मिळतो त्याला कोनिकल हेलिक्स म्हणतात उदाहरणार्थ बेस 70 मिमी आणि उंची 90 मिमीच्या शंकूच्या सभोवताली वळलेले कोनिकल हेलिक्स पाहू आणि पायथ्यापासून वरच्या भागापर्यंत संपूर्णपणे एक परिभ्रमण केले आहे तर हे करण्यासाठी आपल्याला शंकू बांधावा लागेल जो आपल्याला समोरच्या दृश्यात त्रिकोण म्हणून दिसेल प्रथम आपल्याला आवश्यक बेस आणि उंचीचा त्रिकोण तयार करावा लागेल एका दृश्यात जर आपण खालून पहात असाल तर ते एका वर्तुळासारखे दिसते म्हणून आपल्यातील एक दृष्य आपल्यास समान व्यासाचे वर्तुळ बनवायचे आहे नंतर वर्तुळ 8 समान भागांमध्ये विभागून घ्या त्यांची 1 2 3 4 5 6 7 आणि 8 संख्या दर्शवा त्यानंतर या शंकूची उंची P ते H पर्यंत 8 समान भागांमध्ये विभाजित करा हे आडव्या रेषा रेखाटून ते 8 समान भागांमध्ये विभाजित करते नंतर त्यांना बिंदू 1 2 3 ते 8 अशी संख्या द्या आता या वर्तुळाच्या 1 2 3 4 5 6 7 8 निर्देशित करून शंकूवर रेषा निर्माण करणार्या रेषांचा विस्तार करा तर त्यास शंकूच्या व्युत्पन्न रेषा म्हणतात तर आपण विशिष्ट रेषापैकी एक विचार करूया आपण या टप्प्यावर जनरेटर तयार करू इच्छितो आपण 3 ओळी 5 पर्यंत वाढवितो जिथून तिथून बेस कापला जाईल तो बिंदू शिखराला किंवा शिखराशी जोडतो तर अशाप्रकारे आपण एक जनरेटर बनवू त्याचप्रमाणे त्या 2 बिंदूपासून ते बिंदू 8 पासून ते शीर्षांपर्यंत जर आपण दुसरा जनरेटर जोडू शकत असाल तर आपण तयार करूया त्याचप्रमाणे 1 ते 7 पर्यंतची रेषा या शंकूला बेसवर कापते हा बेस 8 सह जोडते सर्वप्रथम आपल्याला शंकूचे जनरेटर आणि त्या शंकूवर समान संख्येने विभाग तयार करावे लागतील एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण समोरच्या दृश्यात या शंकूच्या भोवती बिंदू किंवा वळण दोरी बनवू तर या समोरील दृश्यावर आपण या 8 बिंदूचा विस्तार करू आणि त्याच P पातळीवर बिंदू बनवत आहोत जर आपण या 1 समान भागाची छेदनबिंदू जात आहोत आणि 1 बिंदू वरून जाणाऱ्या रेषेतही बिंदू P1 बनवणार आहे हे दुसर्या क्रमांका नंतर पूर्ण झाले की रेषा आणि आडव्या रेषा वाढवा जिथे ते छेदण्यासाठी बिंदू P2 स्थानांकित करा आडव्या रेषा P3 हा 3 वर व्युत्पन्न करते ही रेषा आहे जिथे ती छेदतील त्याला विस्तारित करा जेणेकरुन आपण आणखी एक बिंदू P3 बनवणार आहोत त्याचप्रमाणे P4 जेथे चौथा आहे आणि प्रतिच्छेदन करणारी रेषा तयार करते 5 वी जनरेटर लाइन या बिंदूतून जात आहे आणि तो 5वा प्रतिच्छेदन बिंदू आहे अशा प्रकारे आपण बांधकाम करू आपण बिंदू P1 2 3 4 5 6 7 8 स्थानांकित करू म्हणूनच वरच्या भागासाठी आपल्याला नेहमी जनरेटर रेषा छेदावी लागेल आणि जनरेटरपैकी एकावर समान विभाजन बनविले पाहिजे तर जनरेटरपैकी एका जनरेटरने बनविलेले समान विभाजन हे रेषा1 सह छेदणारे आहे तर अशा प्रकारे आपण हे सर्व स्टॉप पॉईंटस बनवू एकदा स्टॉप पॉईंट्स बनल्यानंतर आपण P1 P2 P3 P4 वरून जाणारे मुक्त हस्ताने चित्र बनवू शकतो अशाप्रकारे आपण शंकूचे वरच्या बाजूला वळण करणारे कोनिकल हेलिक्स तयार करतो खालच्या दृश्यासाठी जर आपण P वरून लंब रेषा काढली तर ती या बिंदूत पहिली रेषा छेदेल पहिला बिंदू P1 स्थानांकित करा या जनरेटर लाइनमधून P2 वाढवा एकदा ते मध्यभागी पूर्ण झाल्यावर एक कंस बनवा जो या बिंदूला छेद देईल त्याला P2 म्हणा P3 पासून देखील लंब काढा जेणेकरून ते 3 रेषेला छेदेल त्याला P3 म्हणा P4 साठी रेषा काढा जिथे छेदेल त्या बिंदूला P4 म्हणू त्याचप्रमाणे बिंदू P5 ने त्यास विस्तारित केल्यावर जिथे छेदेल तिथे बिंदू P5 म्हणा P6 साठी जनरेटरपैकी एका रेषेपासून शेवटपर्यंत एक रेषा काढा O पासून सारख्या त्रिज्येचा कंस काढा P6 P7 स्थानांकित करा रेषा खाली विस्तारित करून त्या टोकांना छेदणार आहे अशा प्रकारे आपण खालच्या दृश्यामध्ये P1 P2 P3 हे बिंदू बनवू मग या बिंदूतून जात असलेली एक रेषा काढा वरच्या दृश्यामध्ये कोनिकल हेलिक्स दिसत आहे ग्राफिकल शीटवर हे चरण करू प्रथम आपल्याला 70 मिमी व्यासाचे वर्तुळ तयार करावे लागेल तर 35 मिमीचा एक बिंदू O स्थानांकित करा आपण स्केल वाढवू जेणेकरून आपण त्या वर्तुळाला समांतर स्पर्शिका काढू आपल्याला समांतर रेषा तयार करण्यासाठी पुढे जावे लागेल त्याचप्रमाणे आणखी एक समांतर रेखा काढा कोणत्याही बेस वरुन या ओळीवर शिखर स्थानांकित करा बेसलाईन जोडूया तर आपण त्याला शंकूचा बेस बनवूया आपल्या शंकूची उंची 90 मिमी आहे ती 90 मिमी स्थानांकित करावी लागेल शंकूच्या दृश्यांपैकी एक दृश्य तयार करण्यासाठी या अंतिम बिंदूंमध्ये जोडावे लागेल जे त्रिकोणासारखे दिसते आता या शंकूची तिरकस बाजू समान भागामध्ये विभाजित करा चला या प्रक्षेपित रेषेचा समान संख्येने भाग करण्यासाठी उपयोग करू कंपास वापरून 8 समान भागामध्ये विभाजित करा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वा या बिंदूंची 1 2 3 4 5 6 7 8 नावे द्या आता पहिल्यांदा त्या शंकूच्या शेवटच्या बिंदूला शिखराच्यासोबत जोडून द्या त्या बांधकामास समांतर बनवा आपल्याला समांतर रेषा आवश्यक आहेत जेणेकरून इतर विभागीय रेषा आपण ती बांधण्याच्या स्थितीत असू समांतर काढू आता याला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 व्या बिंदू म्हणून नावे द्या 8 विभाग झाले आहेत आता वर्तुळाला 8 समान भागांमध्ये विभागून 4 भाग केले दोन्ही बाजूंनी 45 ° कोन शोधा एका रेषेने त्यांना जोडून द्या आता त्यांना 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशी नावे द्या जी या बिंदूंना लंबवत जाईल अशी रेषा काढा जो हा पहिला बिंदू तिसरा बिंदू जोडला जाईल म्हणून तो या बिंदूजवळ अक्ष कापतो त्याचप्रमाणे या मार्गावरुन 2 ते 6 पर्यंत रेषा वाढवा त्याचप्रमाणे 1 ला आणि 7 वा बिंदू वाढवा आता या शंकूवर 1 2 3 मधून जाणाऱ्या आडव्या रेषा काढा तर या रेषा जे जनरेट्रिक्सला छेदणार आहेत आता या जनरेट्रिक्सचे छेदनबिंदू शोधा तर प्रथम या बिंदू 1 वर छेदत आहे त्यास शीर्षसह जोडा त्याचप्रमाणे 5 व्या बिंदूवर जाण्यासाठी 8 व्या जोडा आता 8 ते P चे प्रतिच्छेदन बिंदू P आहे तर लाल रंगाची शाई वापरू पहिला बिंदू P आहे दुसरा बिंदू जेथे या जनरॅट्रिक्स व आडव्या रेषा छेदतात तो P1 आहे त्याचप्रमाणे जनरेट्रीक्स आणि ही आडवी रेषा P2 वर छेदते 3 री रेषा जनरेट्रिक्स मार्गे P3 वर छेदते 4थी रेषा जनरेट्रिक्स मार्गे या P4 वर छेदते पुन्हा 5 व्या रेषेला येथे छेदते सहावे याद्वारे जातेहा बिंदू P 6 आणि 7 वी लाइन ही या जनरॅट्रिक्समधून येथे जाते आणि 8 वी या जनरेट्रिक्स P8 मार्गे जाते आता या रेषेवर फ्रीहँड वक्रद्वारे जोडून घ्या जेव्हा शंकूच्या भोवती दोरी वळविली जाते तेव्हा त्या दोरीचा पुढील भाग दृश्यमान असेल जेव्हा तो शंकूच्या मागील बाजूस वळत असतो तो आपल्या समोर अदृश्य असला तरीही तो पहिल्या दृश्यात अदृश्य होईल तर अशा प्रकारच्या अदृश्य रेषा आहेत त्या आपण डॅश केलेल्या रेषांनी दर्शवितो तर आपण कनेक्ट करू P4 वरुन ते परत जाते आणि गुंडाळण्याचा प्रयत्न करते म्हणून आपण हे डॅश रेषाद्वारे दर्शवितो म्हणून एक डॅश रेषा त्यामधून जाईल आता रंग द्या म्हणजे आपला कोनिकल हेलिक्स त्या दिशेने पुढील दृश्यावर असा दिसते तर वक्र च्या खालच्या भागासाठी आपण वरच्या दृश्यातून त्या दिशेने वरच्या दृश्याकडे पहात असल्यास त्या पृष्ठभागातील हेलिक्स गुंडाळा कसे ते काढू या तर या P1 P2 P3 P4 इत्यादी छेदनबिंदू आहेत तर आपण येथे काय मिळणार आहोत हे प्रक्षेपण या तळाशी जाणा या बिंदूंवरुन जाते चला या पृष्ठभागाला समांतर जाऊ द्या लाल रेषेने येथे स्थित असलेल्या पहिल्या जनरेट्रिक्सला P1 स्थानांकित केले आहे तर पहिला बिंदू येथे पुन्हा P आहे हे एक P1 आहे जे आपण या P1' साठी वापरूया दुसरे जे जनरेट्रिक्सद्वारे जाते त्यास समांतर 2 कडे जा तेथून आडव्या रेषेत जा तेथे कंस तयार करण्यासाठी कंपास घ्या दुसर्याला छेदत आहे येथे त्यास P2 म्हणा आता समांतर 3 कडे जा येथे छेदते त्या बिंदूला P3 म्हणा त्याचप्रमाणे या चौथ्याशी समांतर येथे 4 वर छेदते तर आपण P4' कॉल करू त्याचप्रमाणे 5 च्या समांतर जा हा बिंदू P5 वर छेदत आहे 6 साठी पुन्हा तो या बिंदूतून जातो तथापि आपल्याला अचूक मोजमाप पाहिजे आहे जे 6 च्या समांतर आहे तर आपण आडव्याला छेदतो आणि त्या बिंदूचे अंतर त्या अक्षवर मोजतो हा बिंदू P6' म्हणून जोडा P7 हे 7 मार्गे जाईल तो हा बिंदू छेदून जाईल हे येथे P7आणि P8 म्हणूया आता यात जोडून द्या कारण आपण त्या दिशेने वरच्या दृश्याकडे पहात आहोत म्हणून संपूर्ण पंक्ती दृश्यमान होईल म्हणून या दृश्यावर ही आम्ही शोधत असलेल्या वरुन एक अखंड रेषा असेल मी या आडव्या पृष्ठभागावर दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे तर गुळगुळीत फ्रीहँड वक्रद्वारे जोडून द्या जे P4 P5 P6 P7आणि P8 मधून जाते आता अशा गुळगुळीत वक्र मिळविण्यासाठी अविरत वक्रने यामध्ये पूर्णपणे जोडून द्या आपण फ्रेंच वक्र वापरू शकता म्हणूनच याला आपण कोनिकल हेलिक्स म्हणतो येथे त्याने एक प्रदक्षिणा केली विशिष्ट प्रकरणांमध्ये जर आपण बर्याच प्रदक्षिणा करीत असाल तर अशीच एक पद्धत अवलंबली जावी एका प्रदक्षिणाऐवजी जर दोन प्रदक्षिणा होत असतील तर आपण हे वक्र आणखी दोन प्रदक्षिणापर्यंत वाढवणार आहोत यासह आपण कोनिकल सेकशन्स पूर्ण करत आहोत पुढच्या वर्गात या प्रक्षेपणांविषयी आपण अधिक शिकू उभा पृष्ठभाग म्हणजे काय आडवा पृष्ठभाग काय आहे समोरच्या दृश्यात कशाचे तरी दृष्य कसे बनवायचे काहीतरी वरचे दृश्य म्हणून दिसते काहीतरी बाजूचे दृश्य आहे आणि या दृश्यांची दिशात्मकता देखील आहे पुढच्या वर्गात भेटू धन्यवाद